सर्वांना नमस्कार आमच्या अभियांत्रिकी रेखांकन आणि संगणक ग्राफिक्स एनपीटीएल ऑनलाइन प्रमाणपत्र अभ्यासक्रमात आपले स्वागत आहे आपण विभाग क्रमांक 3 आणि व्याख्यान क्रमांक 27 मध्ये आहोत मागच्या वर्गात आपण त्रिमितीय वस्तू तयार केली आहे उदाहरणार्थ ही वस्तू घेऊन आपण समोरचे दृश्य आणि वरचे दृश्य तयार करण्याचा प्रयत्न केला आणि गृहपाठ म्हणून आम्ही आपल्याला त्या वस्तूचे बाजूचे दृश्य तयार करण्यास सांगितले होते हे त्या उदाहरणाचे उत्तर आहे येथे आपल्याला वरच्या दृश्यातील रेषांचे निरीक्षण करावे लागेल समोरच्या दृश्यातील रेषा येथे मिळतील आणि बाजूचे दृश्य त्या सर्व रेषांनी तयार होईल आणि ही वस्तू येथे प्रक्षेपित केली जाईल आणि हे वर्तुळ येथे प्रक्षेपित केले जाईल त्या वर्तुळाचे केंद्र तेथे आहे आजच्या वर्गात आपण यासंबंधी अधिक माहिती पाहू हे विविध वस्तूंचे समोरचे दृश्य वरचे दृश्य व बाजूचे दृश्य आहेत या जिन्यासाठी लंबजन्य प्रक्षेप ऑर्थोग्नोल प्रोजेक्शन पाहू या तर येथे आपल्याकडे एक ठोकळा आहे एक आयताकृती ठोकळा 30 मिमी बाय 30 मिमी ठोकळा कदाचित या पेटी मध्ये योग्यरीतीने मावत आहे तर जर आपण त्या पेटी मध्ये असे काहीतरी तयार करत असाल तर हे संपूर्ण जिना बांधकाम या मध्ये योग्यरीतीने बसत आहे जेव्हा आपण या जीन्यांच्या जोडणी कडे पाहतो आहोत तेव्हा पहिली पायरी 10 मिमीच्या अंतरावर आहे दुसरी पायरी देखील 10 मिमी आणि उर्वरित देखील 10 मिमी अंतरावर आहेत 15 मिमी नंतर या दिशेने आपल्याकडे आणखी 15 मिमीची पायरी आहे आणि हे आणखी 15 मिमी आहे आणि हे आपल्याकडे असलेले आणखी 15 मिमी आहे अशा प्रकारचे बांधकाम आहे जे आपण ते बनवणार आहोत चला तर मग आपण टप्प्याटप्प्याने पाहू या सर्वप्रथम आपल्याला दृश्ये ओळखावी लागतील जास्तीत जास्त परिमाणे या दिशेने दिसतात तर हे निवडा समोरच्या दृश्यासाठी असलेल्या दिशेसाठी हे निवडा आणि ही वरच्या दृश्याची दिशा असेल आणि ही बाजूच्या दृश्याची दिशा असेल आता ही दृश्ये वेगवेगळ्या प्रतलांवर प्रक्षेपित करा हे प्रक्षेप प्रतलाच्या पहिल्या क्वाड्रंट मध्ये असू शकतील तर पृष्ठभागाच्या मागील बाजू अपारदर्शक असतील तर जर मी हा संपूर्ण भाग त्या प्रतलावर प्रक्षेपित केला तर समोरचे दृश्य म्हणून आपण काय पाहणार आहोत तर हा मॅजेन्टा रंगाचा पायऱ्यांसारखा भाग आहे तर हा मॅजेन्टा रंगाचा भाग आपण त्या अपारदर्शक प्रतलावर पायऱ्या म्हणून पाहु कारण आपण हे पृष्ठभाग पाहू शकत नाही उर्वरित पृष्ठभाग जे आपण पाहू शकतो तो या भागासह जांभळा आहे तर मग आपण त्या प्रकरणात काय पाहू ही पायरी आपण पाहू तर हा जांभळा आणि हा जांभळा रंग जुळतो आणि हा मॅजेन्टा आणि हा मॅजेन्टा भाग दृश्यासह जुळतो वरच्या दृश्याकडे पाहू वरची दृश्य दिशा अशी आहे अपारदर्शक प्रतल तळाशी आहे म्हणून जेव्हा आपण हे प्रक्षेपित करत आहोत हा एल आकाराचा हा एक एल आकाराचा भाग आहे हा भाग तेथे दिसेल ही पायरी तेथे आयताच्या रुपात आणि ही पायरी दुसर्या आयताच्या रुपात दिसेल त्याचप्रमाणे बाजूच्या दृश्यासाठी आपण पाहत आहोत ही बाजूच्या दृश्याची दिशा आहे आपण हा एल आकार प्रामुख्याने पाहत आहोत आणि तो एल आकार असा आहे हा पृष्ठभाग आपण पाहू शकत नाही हा पृष्ठभागही आपण पाहू शकत नाही तथापि हा पृष्ठभाग आणि तो पृष्ठभाग प्रामुख्याने दिसत आहे तर हा संपूर्ण आयताकृती भाग देखील दिसत आहे त्याचप्रमाणे हा आयताकृती भाग देखील तेथे दिसत आहे अशा पद्धतीने बाजूचे दृश्य दिसावयास हवे यानंतर आपण काय करू कारण ही वस्तू पहिल्या क्वाड्रंट मध्ये आहे वरच्या दृश्यासाठी हे संपूर्ण अपारदर्शक प्रतल येथे येते हे समोरचे दृश्य उलगडून या पातळीवर येते आणि हे आपण त्या दिशेने उलगडले पाहिजे तर आपले बाजूचे दृश्य येथे आहे आपण बाजूच्या दृश्याकडून पाहत आहोत डावीकडून उजवीकडे पाहत आहोत तर ते डाव्या बाजूचे दृश्य आहे तर अशा पद्धतीने हे प्रक्षेप करणे आवश्यक आहे तर ते ड्रॉईंग शीटवर काढल्यानंतर प्रथम आपण हे एक समोरचे दृश्य बनवू हे 10 मिमी असावे पुन्हा हे 10 मिमी आहे हे 10 मिमी आहे आणि हे 30 मिमी असेल तर आपण 30 बाय 30 चौरस बनवू त्यामध्ये 15 मि आपण 10 मि पुढे एक ठोकळा बनवू पुन्हा 10 मि वर एक ठोकळा बनवू दुसर्या 10 मि वर जाऊन ठोकळा बनवू एकदा ते पूर्ण झाले या रेषा खाली प्रक्षेपित करा थोडे अंतर सोडा आपण जे पाहिले आहे ते साधारण 4 मिमी ते 20 मिमी अंतर आहे जे सहसा आपण चित्रानुसार सोडतो पुन्हा 30 मिमी ते 30 मिमी पर्यंत आणखी एक चौरस काढा ज्यामध्ये या रेषा खाली प्रक्षेपित होतात या रेषा खाली प्रक्षेपित केल्या जातील आणि आपण या प्रकारचा ठोकळा पाहणार आहोत अशाप्रकारे आपण वरचे दृश्य बनवतो एकदा ते पूर्ण झाल्यावर रेषा या दिशेने प्रक्षेपित कराव्यात कारण ती ही रेषा आहे जी आपण प्रक्षेपित करणार आहोत पुन्हा साधारण 4 मिमी ते 20 मिमी अंतर सोडा 30 मिमी ते 30 मिमीचा एक चौरस काढा या रेषा प्रक्षेपित करा हे तयार करा तर असे दिसते की प्रक्षेपणा नंतर आपल्याकडे हे चित्र असेल तर या भागाचा गृहपाठ म्हणून या वस्तूला या प्रकारच्या पिनला बघुया तर आपल्याकडे येथे बेस आहे तेथे एक बेस प्लेट आयताकृती प्लेट आहे ज्यावर या प्रकारची पिन सोल्डर केली जाते किंवा जोडली जाते तर आपण त्याचा दोन वस्तूंसारखा विचार करू शकता एक ही प्लेट खाली आहे तर या तुटक रेषा आहे या अशाप्रकारे जातात ज्याच्या वरच्या प्लेटवर आपल्याकडे पिरॅमिड प्रकारची रचना आहे जी आपल्याकडे असलेल्या पिन सारखी आहे तर अशा प्रकारची पिन तेथे आहे पहिला आणि दुसरा भाग एकदा आपण हा दुसरा भाग त्याच्या वर जोडला की तो असा दिसतो जर तसे असेल तर आपण वस्तूची दृश्ये बनवू शकतो का सर्वप्रथम ते करण्यासाठी आपल्याला हे ठरवायचे आहे की कोणती दिशा आपल्याला जास्तीत जास्त परिमाणे आणि किमान छुप्या रेषा देते आपण या दिशेने समोरचे दृश्य म्हणून निवडू ही समोरची दिशा आहे जेव्हा आपण हे पाहतो की आपण ही संपूर्ण प्लेट येथे पाहण्यास तयार आहोत ही रेषा त्या रेषेशी जुळते आणि हा संपूर्ण भाग आपल्याला दिसेल आणि या रेषा त्याभागाशी जुळतात या रेषा त्या रेषांशी आणि यासारख्या वगैरेशी देखील जुळतात तर जर आपण समोरचे दृश्य काढत आहोत तर हे या सारखे असले पाहिजे येथे एक त्रिकोणी भाग आहे आणि तेथे काहीतरी आहे असे वाटते की तेथे काही लपलेल्या रेषा आहेत एका विशिष्ट उंचीवर जात आहेत तेथे एक स्लॉट आहे तर आपल्याकडे असा प्रकार असणे आवश्यक आहे जर आपण वरच्या दृश्याकडून पहात असू तर ही संपूर्ण गोष्ट यास समांतर बनते आपण हा आयत पाहणार आहोत जर मध्यभागी रेषे सारखे काहीतरी असले तर कदाचित हा संपूर्ण आयत आपण पाहू तर येथे कुठेतरी आपल्याला एक रेषा पहावी लागेल आणि ती रेषा या बिंदूत सामील होईल याचा अर्थ असा की येथे आपण कुठेतरी त्यांना जोडले पाहिजे चला तर हा भाग काढून टाकू तर या बिंदूवर या बिंदूवर दोन रेषा भेटून त्रिकोण बनवतील त्याचप्रमाणे मागच्या बाजूला आपल्याला तेथे त्रिकोणी भाग मिळेल आणि तिथे जाड भाग आहे तर त्या रेषांना येथे थोडी जाडी आणि त्या जागी काही जाडी असावी त्या दिशेने जाणारी एक रेषा असावी जी त्या ठिकाणी भेटते कारण येथून इतकी लांबी जास्त आहे आणि येथून इतकी लांबी कमी आहे ही लांबी या लहान लांबीपेक्षा मोठी आहे तर त्या भेटणे अपेक्षित आहे आणि तेथे एक रेषा असावी जी ही दिसत आहे तर अशा पद्धतीने दिसावे आणि ही येथून तिथपर्यंत अखंड रेषा असल्यामुळे ती संपूर्ण त्रिकोणाला जोडते ती तेथे जोडते आणि या दोन्हीही जोडल्या जातील कारण ही रेषा त्या बाजूला त्या बाजूला देखील आपल्याला दिसेल तर जेव्हा आपण समोरच्या दृश्यांसारख्या काही दृश्य बनवितो की काही दृश्यांशी ते जुळते हे आपल्याला मिळालेलेच आहे आपण काढलेल्या गोष्टी म्हणजे हा भाग आपण काढला आहे हादेखील आपण काढला आहे आणि हा भाग आपण काढला आहे परंतु ही रेषा या रेषेशी जुळत आहे तर आपण पाहत असलेली ही एक बंद वस्तू असावी खूप खूप धन्यवाद पुढील वर्गात आपण आणखी काही वेगवेगळी उदाहरणे आणि त्यांची दृश्ये कशी तयार करायची यावर विचार करू